फ्लोर डायाफ्राम वीट मजले वीट मजल्यावरील विविध संरचना उपलब्ध आहेत अस्तित्वातील दगडी बांधकाम रचना म्हणून आपण विटांचे मजले पाहण्यास सक्षम असाल जे प्रामुख्याने वीट दगडी बांधकामांनी बनलेले आहेत परंतु असे वर्तन आहे की ज्या प्रमाणात आपण परिचित आहोत त्या प्रणालीशी किंवा ज्यामध्ये आपण परिचित आहोत त्या प्रणालीचे एकसारखे आहे आधुनिक बांधकामांचा सद्य संदर्भ विशेषतः प्रबलित दगडी बांधकाम प्रबलित वीट किंवा प्रबलित काँक्रीट मजले म्हणून मी पहात असलेल्या वीट मजल्यावरील ही पहिली श्रेणी ज्याला लोकप्रिय म्हणून मद्रास टेरेस मजला म्हणून संबोधले जाते मद्रास अध्यक्षपदही गोष्ट प्रबल व प्रचलित होती आणि म्हणूनच त्याला मद्रास टेरेस फ्लोअर स्लॅब असे नाव पडते तर जर तुम्ही मद्रास टेरेस फ्लोअर स्लॅब चे संरचना पाहिले तर ते जवळच्या अंतरावर असलेल्या लाकूड राफ्टर्सद्वारे तयार केले जाते इमारती लाकूड राफ्टर आहेत आणि ही इमारती लाकूड राफ्टर वीट मजला मुख्य समर्थन प्रणाली आहे हे राफ्टर्स काही परिस्थितींमध्ये स्टील जॉइस्टमध्ये आणले जाऊ शकतात आणि जर आपल्याकडे विटांच्या मजल्यासह स्पॅन करणे आवश्यक असेल तर आपल्याकडे स्टिल जॉइस्ट्स खरोखर एका दिशेने आणि ऑर्थोगोनल दिशेने लाकूड राफ्टर्स किंवा लहान स्टील विभागांमध्ये लपलेले असतात तर मुख्य सहाय्यक यंत्रणा म्हणजे तणाव प्रतिरोध करणारी यंत्रणा तणाव प्रतिरोध करणारी सामग्री इमारती लाकूड ताणतणावात चांगली असते जर ती पोलाद होत असेल तर ती तणाव रोखण्यात चांगली सामग्री आहे क्रॉस विभागाला घटक प्रदान करणारी कॉम्प्रेशन सामर्थ्य एक वीट थर आहे जे या जॉईस्ट द्वारे समर्थीत आहे म्हणूनच हे आपण जवळजवळ पहात असलेल्या बारकाईने अंतर ठेवलेले राफ्टर्स आहेत वीट घालणे सामान्यत काठावर वीट असते विटाच्या काठावर हे प्लेन बसले आहे ज्यावर मजला तयार केला जात आहे आणि विटांचा हा थर विटांची दगडी बांधकामची थर कॉंक्रिटने वरची आहे ती चुना काँक्रीट असू शकते अगदी सिमेंट काँक्रीट देखील असेल मूलतः आम्ही याला विट जेली चुना कॉंक्रिट म्हणून संबोधतो जिथे विटांचे तुकडे तुटलेले म्हणून वीटबॅट्स म्हणून वापरले जातात आणि चुना मॉरटर मध्ये आपल्याला ब्रिक जेली चुना कॉंक्रीट नावाची रचना मिळते ज्याला BJLC म्हटले जाते विशेषत विटांमध्ये जेली लाईम कॉंक्रिट ही टॉपिंग लेयर असते आणि मग जर शेवटचा मजला असेल तर आपल्याकडे वेदरिंग कोट असेल आणि कदाचित फरशा असतील किंवा आतील मजला असेल तर आपल्याकडे काही फरशा असतील ज्या फरशीसाठीच तयार केल्या आहेत विशेष म्हणजे ही एक प्रणाली आहे जी आज नक्कीच प्रचलित नाही परंतु काही दशकांपूर्वीही या प्रकारच्या प्रणालीचा वापर करून बांधकाम केले गेले होते आपण या प्रणालीची तपासणी केल्यास संयुक्त प्रणाली आपल्याला हे समजेल की क्रॉस विभागातळाशी असलेल्या टेन्सिल प्रतिरोधक घटकासह आणि शीर्षस्थानावरील कॉम्प्रेशन प्रतिरोधक घटकांद्वारे बनलेला आहे म्हणून जर आपण क्रॉस विभागा वरील नियमित वाकणे क्षण थैमान घालून पाहिले तर हे कंक्रीट क्रॉस विभाग मजबूत बनविण्यासारखे आहे तर आपल्याकडे प्रत्यक्षात एक आयएस कोड आहे ज्यामध्ये मद्रास टेरेस टाइप फ्लोर कन्स्ट्रक्शन नावाच्या या मजल्यांच्या बांधकामाचा तपशील आहे आणि वीट काठावर ज्या प्रकारे ठेवला आहे त्याकडे आपण लक्ष देणे आवश्यक आहे आणि ज्या प्रकारे हे बांधकाम केले आहे ही एक अनोखी प्रक्रिया आहे ज्यामध्ये हा मजला बांधला गेला आहे एकदा लाकूडांचे राफ्टर्स लावल्यानंतर खोलीच्या एका कोपर्या पासून दुसर्या टोकापर्यंत सुरू असलेल्या कर्णात्मक फॅशन मध्ये काठावरील वीट कर्णरेखित ठेवली जाते आणि सामान्यत कोणत्याही प्रॉप्सचा वापर न करता किंवा मचान केल्याशिवाय चालते धरा मजला प्रणाली ज्या प्रकारे हे कार्यान्वित होईल ते म्हणजे लेयर वीटचा पहिला थर ठेवला आहे तेथे मोर्टार आहे जो मोठ्या पृष्ठभागावर लावला जातो कारण एक वीट काठावर ठेवली जाते आणि पुढील वीट काही मिनिटांत ठेवली जाते आणि एका मिनिटाच्या बाबतीत तो मोर्टारशी संबंधित बाँडचा विकास करेल आणि ते बॉण्ड त्या जागी ठेवण्यासाठी पुरेसे आहे त्यासाठी प्रॉपची आवश्यकता नाही त्यासाठी कोणत्याही अतिरिक्त समर्थन प्रणालीची आवश्यकता नाही म्हणून हे बांधकाम कोणत्याही सहाय्य प्रणालीशिवाय पुढे जाते आणि कर्ण रेषा संरेखित देखील आपल्या दरम्यानच्या दुव्याचा वापर करणे म्हणजे आपणास दोन खिडक्या किंवा भिंतीच्या काठाच्या दरम्यान मिळणारा जास्तीत जास्त दुवा तर ही एक अद्वितीय प्रणाली आहे जिथे या प्रकारची छप्पर प्रत्यक्षात बनविणारी व्यक्ती पाहून आनंद होतो हे मजल्यावरील या प्रकारची अंमलबजावणी करणार्या कामगारांच्या कौशल्यावर बरेच अवलंबून आहे अशा व्यवस्थेचे अस्तित्व समजून घेणे उपयुक्त आहे कारण बर्याच अस्तित्त्वात असलेल्या संरचनांमध्ये अस्तित्त्वात असलेल्या बांधकामांवर दगडी बांधकाम जर आपण हस्तक्षेप करत असाल तर आपल्याला या प्रकारच्या मजल्यावरील प्रणालीचा सामना करावा लागतो आणखी एक वीट फ्लोर प्रणाली जी आता पुन्हा प्रचलित असलेली प्रणाली नाही परंतु देशभरातील बर्याच वसाहती इमारतींमध्ये चांगल्या प्रकारे वितरीत केलेली आढळली जाते तिला जॅक कमानीच्या छप्पर प्रणाली म्हणून संबोधले जाते आणि जॅक कमानीच्या छप्पर प्रणालीमध्ये आपण पाहिलेल्या पूर्वीच्या टायपॉलॉजीशी एकसारखेपणाने आपणास रचनाचा एक तणाव प्रतिकार करणारा आहे आणि आपल्याकडे कॉम्प्रेशनचा प्रतिकार करणारा भाग आहे या विशिष्ट बाबतीत जे केले जाते ते आपल्याकडे एक वीट कमानी आहे जी आपण उघडकीस पाहता येथे मलमचा थर खाली पडला आहे आणि म्हणूनच आपण विटांचे बांधकाम पाहण्यास सक्षम आहात आणि हे एका कमानीच्या रूपात आहे जे आपण पाहत असलेल्या दोन समर्थनांदरम्यान पसरलेले आहे समर्थन सामान्यत स्टीलमध्ये असतात रोल केलेले स्टील जॉइस्ट वापरले जातात कमान कमी वाढीस आहे ती अर्धवर्तुळाकार किंवा सेगमेंटल कमान नाही ती खूपच कमी उंचीची कमान आहे किंवा एक रेषात्मक कमान आहे ज्यामध्ये गुणोत्तर वाढू शकते आणि नंतर या संपूर्ण रचनावर आपल्याकडे टॉपिंग म्हणून कंक्रीट थर आहे आणि मग तो अंतर्गत मजला आहे की छतावरच अवलंबून आहे यावर अवलंबून पुन्हा एक आयएस कोड आहे जो या बांधकामाच्या मार्गाने नियमन करतो जॅक कमानी बांधकामासाठी सराव कोड आणि आपण प्रत्यक्षात पाहू शकता की कमान स्वत रोल केलेल्या स्टीलच्या जाईस्ट दरम्यान कशी बसली आहे तर आपल्याकडे येथे आय विभाग आहे आपण येथे जे पाहता ते एक आय विभाग आहे आय विभाग खोलीमध्ये पसरलेला आहे आणि नंतर मी विभाग स्वतः कमान बसविण्यास आणि कमान बांधण्यासाठी वापरला जातो एखाद्या बांधकामाच्या प्रकारात काय एक आव्हान आहे ते स्टील घटकांचे गंजपासून संरक्षण करणे आहे आणि म्हणूनच आपण पाहू शकता की येथे क्रॉस विभागामध्ये रोल केलेले स्टील जॉइस्ट स्वतः कॉंक्रिटमध्ये वेढलेले आहे परंतु बहुतेक वेळा बेस फ्लॅंज एन्सेड नसते आपणास अशी काही परिस्थिती आढळेल जिथे ती जोडली गेली आहे परंतु बर्याचदा ते वेढलेले नसते आणि आपण प्रत्यक्षात तळाशी असलेले कोपरा उघडलेले आणि बर्याचदा गंजण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात पाहू शकता प्रामुख्याने कारण वीट ऐवजी छिद्रयुक्त असणे ओलावा धारण करू शकतो आणि येथे आपल्याकडे स्टील आहे गुंडाळलेल्या स्टील जियोस्टला ज्यास गंजविरूद्ध संरक्षण दिले पाहिजे तर हे एक आव्हानात्मक आहे ही एक चांगली फ्लोअरिंग प्रणाली आहे तथापि पुनर्वसन दृष्टीकोनातून ही एक अतिशय आव्हानात्मक मजला प्रणाली आहे मद्रासमध्ये हे प्रचलित आहे तर चेन्नईमध्ये आपण भोवती जाऊन देशाच्या लांबी आणि रूंदीच्या अनेक वसाहती इमारतींमध्ये या प्रकारचे बांधकाम पाहू शकता तर वीट फ्लोअरिंगची ही दुसरी विविधता आहे जी आपण सामान्यत पाहू शकता अर्थात आधुनिक संदर्भात आम्ही प्रबलित कंक्रीटच्या मजल्यांचा अधिक वापर करतो आणि वीट दगडी बांधकामच्या इमारतींमधील हे प्रबलित कंक्रीट फ्लोर एक अतिशय सामान्य स्ट्रक्चरल टायपोलॉजी आहे प्रबलित कंक्रीटचे फर्श कठोर डायाफ्राम म्हणून कार्य करतात आणि एक दगडी बांधकाम इमारतीच्या पार्श्ववर्ती भार प्रतिरोधनाच्या दृष्टीने अतिशय सामान्य आणि उपयुक्त टिपोलॉजी आहे प्लेन मध्ये कठोर असलेल्या डायाफ्रामची दगडी बांधकाम इमारतीच्या पार्श्व लोड प्रतिरोधात सकारात्मक भूमिका आहे हे घटक म्हणून कार्य करते जे प्रबलित कंक्रीट स्लॅबसह बॉन्ड बीमसह प्रदान केल्यास संपूर्ण रचना एकत्र करते तथापि प्रबलित वीट स्लॅब देखील असामान्य नाहीत खरं तर आपण येथे स्लाइडमध्ये काय पहात आहात हे प्रबलित विटांचे स्लॅब आहेत हे पीडब्ल्यूडीने लवकर वापरण्याविषयी माहिती पुस्तक मधून पुनरुत्पादित केले आहे आणि हा एक सविस्तर अहवाल आहे जो प्रबलित वीटकाम प्रबलित वीटकामांवर आहे आणि या प्रकरणात आम्ही घन युनिट्सबद्दल बोलत आहोत आम्ही पोकळ विटांचे काम पोकळ ब्लॉक बांधकाम परंतु भक्कम वीट कामाबद्दल बोलत नाही बीम साठी मजबुतीकरण केलेले विटांचे काम आणि स्लॅबसाठी विटांचे काम हे 1900 च्या दशकाच्या सुरूवातीच्या काळात वापरण्यात आले होते या उपखंडातील काही विनाशकारी भूकंपात दगडी बांधकामाच्या इमारतींच्या खराब कामगिरीनंतर बलुचिस्तान मधील क्वेटा सारख्या ठिकाणी भिंतींना मजबुती देण्याच्या पध्दतमुळे याचा प्रसार झाला आणि तेथे कोटा उंच बांधले गेले चिनाकृती बांधकाम करण्यासाठी रिकामे असलेली भिंत बांधकाम प्रणाली दगडी बांधकामांवर भूकंप परिणामानंतर झोनमधील विकास आहे म्हणूनच जर आपण येथे तपशीलांचा विचार केला तर आपल्याकडे प्रत्यक्षात वीट बसविली गेली आहे जी विटांच्या कामाच्या दरम्यान चालू आहे आणि हे प्रबलित विट स्लॅब बांधकाम अशी एक गोष्ट आहे जी देशातील 1900 इमारतींच्या सुरुवातीच्या इमारतींमध्ये आढळते परंतु आज ही टायपोलॉजी आहे ज्यामध्ये गंजच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण समस्या आहे एकदा विटांच्या स्लॅबमध्ये असलेले स्टील खराब होण्यास सुरवात झाल्यानंतर विटांचे काम फुटण्यास सुरवात होते काँक्रीटच्या विपरीत स्पेलिंग आणि आपण कॉंक्रिटच्या दुरुस्ती करू शकता कंक्रीटच्या दुरूस्तीच्या परिणामी गंजलेल्या कॉंक्रिटमुळे आणि इतर प्रभावांसह विटांच्या स्लॅबची दुरुस्ती करणे खूप आव्हानात्मक आहे कारण पॅच दुरुस्तीच्या भागाची पुनर्स्थापना ही काहीतरी नाही सोपे आहे तर अत्यधिक क्षतिग्रस्त नुकसानीच्या परिस्थितीत स्लॅबची पुनर्स्थित करणे हा आपल्याकडे एकमेव पर्याय आहे तथापि या अडचणींचा विचार करून आणि आपल्याकडे पोकळ ब्लॉक्स आहेत जे मजल्यावरील स्लॅबचे वजन कमी करण्यासाठी किंवा कोणत्याही बांधकामाचे वजन कमी करण्यासाठी एक चांगला उपाय आहे हे लक्षात घेता एक संकरित प्रबलित मजल्यावरील प्रणालीचा भाग म्हणून वापरलेले पोकळ ब्लॉक्स सामान्य आहे हे पुन्हा एक टायपॉलॉजी आहे जे अद्याप भारतात इतके प्रचलित नाही परंतु युरोप न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील देशांमध्ये आपल्याकडे ही बांधकामे असतील आणि जर आपण येथे या चित्राचे प्रत्यक्ष परीक्षण केले तर ते दिसेल आपल्याला एक चांगली कल्पना येईल एक प्रबलित वीटकाम सह कंक्रीट स्लॅब काय समाविष्ट करेल जर आपण क्रॉस विभागाकडे पाहिले तर आपल्याला मुख्य प्रतिरोधक घटक मिळाले आहेत जे खरोखरच हे जॉईस्ट आहेत हे लटकेले जॉईस्ट ते मुळात प्रबलित कंक्रीट पट्टे आहेत त्यांच्याकडे स्टीलची मजबुतीकरण आहे ते धावतील आवश्यक परिमाण ओलांडतील आणि आम्ही भिंतींना आधार दिला किंवा दगडी बांधकाम भिंतीत किंवा दगडी बांधकामाच्याच्या भिंतीमधील तुळ्यांशी जोडलेले असू हे लॅटीज जॉइस्ट म्हणून संबोधले जातात कारण आपण प्रत्यक्षात कॉंक्रिटमध्ये एम्बेड केलेल्या स्टीलच्या जाळीच्या वेगवेगळ्या कॉन्फिगरेशन पहात आहोत आपल्याकडे एक बेस ट्रे आहे ज्यामध्ये हे बसलेले आहे आणि हेच जाळी ठेवते आणि ती येथे आहे जे आपण येथे पाहू शकता म्हणून शेवटी कॉन्ट्रेटेड केली जाते या प्रबलित कंक्रीट जॉईस्ट तयार करण्यासाठी परिस्थिती आहे आणि या जॉईस्ट अंतर अवलंबून असेल निश्चितच मजला स्लॅबवरच येणारे कालावधी आणि प्रकारचे भार या जॉईस्ट दरम्यान आपल्याकडे खरंतर पोकळ चिकणमाती ब्लॉक्स आहेत जे कॉम्प्रेशनमध्ये चांगले आहेत ते पोकळ आहेत तर स्लॅबच्या बांधकामामध्ये वजन कमी होते ते देणे संपूर्ण प्रणालीमध्ये कतरणे हस्तांतरित करू शकते आणि स्वतः वाकणे मध्ये स्लॅबच्या क्रॉस विभागासाठी आवश्यक असलेली कॉम्पॅरेसीबल ताकद शेवटी हे संपूर्ण बांधकाम काँक्रीट स्क्रीडसह थांबविले गेले आहे आणि आम्ही ज्या संग्रहाविषयी बोलत आहोत त्या समग्र क्रॉस विभाग तयार करतो तर या प्रकारची प्रबलित ईंट काँक्रीट स्लॅब जगभरातील अनेक आधुनिक बांधकामांमध्ये प्रचलित होत आहे याचा आपल्याला आणखी एक फायदा आहे की आपण प्रत्यक्षात एकत्रित केलेले प्रीकॅस्ट घटक आणि एकट्याने केलेले स्क्रिड कॉंक्रिट बनवू शकतात ज्यात एकत्रितपणे आणलेले इतर सर्व घटक असतील ते प्रीकॅबेट प्रीफेब्रिकेटेड साइटवर आणले जातात आणि एकत्र केले जातात आणि स्क्रिड कॉंक्रिट एकट्याने साइटवर अंमलात आणला जातो तर बांधकामासाठी ही निश्चितपणे एक लोकप्रिय प्रणाली बनत आहे दुसरा फायदा असा आहे की जेव्हा आपल्याकडे हे पोकळ स्लॅब असतील तर कार्यशीलतेने ते काही डक्टिंगसाठी देखील वापरले जाऊ शकतात तर आपल्याकडे आधुनिक विट कॉंक्रिट मजल्यांच्या स्वरूपात एक मनोरंजक रचनात्मक कार्यात्मक समाधान आहे आतापर्यंत आम्ही विविध प्रकारच्या दगडी बांधकामाच्या घटकांकडे पहात आहोत आम्ही भिंती तपासल्या विविध प्रकारच्या भिंती शक्य आहेत त्यानंतर आम्ही तुळई आणि मसूरची तपासणी केली आणि हे आहेत यास अधिक मजबुतीकरण करावे लागेल आणि नंतर पारंपारिक आणि आधुनिक प्रबलित विटांच्या मजल्यांमधील विटाचे फर्श floors विविध प्रकारचे वापरावे लागतील शेवटी यंत्रणा दगडी बांधकामाच्या संरचनात्मक प्रणाली आणि त्यांच्या संरचनात्मक संरचनेच्या आधारावर दगडी बांधकामांचे वर्गीकरण पाहणे आम्ही भिन्न प्रकारांचे परीक्षण करू पहिला एक म्हणजे अपरिवर्तित दगडी बांधकाम जिथे अविश्वसनीय शब्द हा आम्ही सादर करीत आहोत कारण आम्ही प्रबलित दगडी बांधकाम पाहण्यास सुरुवात केली आहे पूर्वी याला सामान्य दगडी बांधकाम म्हणून संबोधले जात असे कारण ते मजबुतीकरणशिवाय आहे यापूर्वी आपण पहात नसलेले दगडी बांधकाम जेव्हा आपण दगडी बांधकामच्या स्वरूपाची तपासणी करीत होतो तेव्हा हे लवचिक ताणतणावात अगदी तणावातून देखील कम्प्रेशनमध्ये दगडी बांधकामाच्या ताकदीवर पूर्णपणे अवलंबून असते तर जर बेड जॉइंट मोर्टारची मर्यादित परंतु लहान लवचिक तन्यता शक्ती असेल तर ते लवचिक तन्यतेच्या ताकदीवर अवलंबून असते की दगडी बांधकामाला पार्श्व आणि गुरुत्व शक्तींच्या संयोजनाचा प्रतिकार करावा लागतो त्याचप्रमाणे पार्श्व बल प्रतिकार करण्यासाठी ही असुरक्षित दगडी बांधकाम भिंतीवर अवलंबून असेल तर ही भिंत आहे दगडी बांधकामाची ताकद जी पार्श्वभागाची काळजी घेत आहे पार्श्वयोगाने गुरुत्वाकर्षण किंवा गुरुत्वाकर्षण भार फक्त क्रॉस विभागआणि घटकाचा प्रतिकार कसा विकसित होतो हे समजून घेण्यासाठी आम्ही थ्रस्ट लाइनची तपासणी केली आहे त्या दृष्टीकोनातून जर आपण प्रत्यक्षात असुरक्षित दगडी बांधकामाच्या भिंतींकडे पहात असाल तर भिंतीची जाडी एक महत्वाचा पैलू आहे ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि भिंती विशिष्ट जाडी कशासाठी असाव्यात हे तपासले गेले तर हे सुनिश्चित केले जाईल की तेथे कोणतेही तणाव नाही जाळे आहे क्रॉस विभागात तणाव तथापि आम्ही ऑप्टिमाइझ करू इच्छितो आपण असुरक्षित बांधकाम करत असल्यास आम्ही या क्रॉस विभागाला ऑप्टिमाइझ करू इच्छितो आज आपल्याला कदाचित पातळ भिंती पाहण्याची इच्छा आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जर भारांच्या संयोजनाचा परिणाम मध्य तिसरा ओलांडला तर आपल्याला क्रॉस विभागात क्रॅकिंग मिळेल क्रॉस विभागामध्ये आपल्याला तणाव मिळेल आणि जर सामग्री खराब तणावाची असेल तर आपणास क्रॅकिंग मिळेल जर मर्यादित फ्लेक्सुरल टेन्सिल सामर्थ्य असेल तर आपणास तणाव आहे त्या क्षणी भिंतीला वेगाने जाणे आवश्यक नाही परंतु निश्चितपणे भिंतीची जाडी आणि पातळपणाचे प्रमाण कोडद्वारे निश्चित केले गेले आहेत जेणेकरून आपण पार्श्वभूमीवरील भार आणि गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अंतर्गत दगडी बांधकाम क्रॅक होऊ नये तर ही नक्कीच प्रथम श्रेणी आहे हा विभाग भूकंपांखाली असलेल्या कुप्रसिद्ध कामगिरीमुळे काही देशांमध्ये जवळपास बंदी घालण्यात आला आहे उदाहरणार्थ न्यूझीलंड सारख्या देशांनी असे कायदे केले की आवश्यक असणारी चिनी बांधकाम करून कोणतीही नवीन बांधकामे कार्यान्वित केली जाऊ नयेत कारण जेव्हा तुमची जमीन अत्यंत भूकंपग्रस्त असेल तेव्हा तुमच्याकडे अत्यंत कामगिरीचे बांधकाम असू शकत नाही आम्ही आधी चर्चा केलेल्या भिंती दरम्यान चांगले कनेक्शन यासारखे सकारात्मक वैशिष्ट्ये नसल्यास म्हणूनच आजच्या संदर्भात मुख्यतः भूकंप कमी असणार्या प्रदेशात चिवट बांधकाम फार महत्वाचे आहे तथापि भूकंप कमी असल्याससुद्धा आम्ही कोणत्याही झोन पूर्णपणे एसिस्मिक असल्याचे वर्गीकृत करू शकत नाही म्हणजेच जर आपण असे केले तर अपघाताने कमी प्रमाणात भूकंप झाल्यामुळे किंवा भूकंप कमी झाल्यानेही या रचनांमध्ये येऊ शकते तटस्थ श्रेणी जी वांछनीय नाही आणि म्हणूनच बहुतेक देश ज्या दिशेने जात आहेत त्या दिशेने कोडल शर्ती असणे आवश्यक आहे ज्यासाठी या बांधकामांमध्ये कमीतकमी भूकंप प्रतिरोध आवश्यक आहे जरी आपण बांधकामाचा विचार करीत असलात तरी एका देशातील सर्वात कमी भूकंपाच्या झोनमधील संरचना जे अलीकडेच भारतासारख्या देशाने स्वीकारलेल्या दिशेला आहे भविष्यात टायपॉलॉजी म्हणून अपरिवर्तित दगडी बांधकाम आपल्याला फक्त विद्यमान इमारतींमध्ये आणि त्या सार्वजनिक इमारती असल्यास त्या अस्तित्त्वात असलेल्या इमारतींमध्ये सापडतील भूकंपांविरूद्ध ते खरोखरच पूर्वनिर्धारित करणे आवश्यक आहे तर आपणास पाहिजे नसलेली दगडी बांधकामच्या इमारतींचा संकुचित साठा दिसला पाहिजे टायपोलॉजी म्हणून ही अशी गोष्ट आहे जी ओव्हरटाइम कमी करेल तर आपण आपल्याकडे काय पर्याय नसलेले प्रवर्तित दगडी बांधकाम तयार करू शकत नाही तर आणि त्यापैकी तीन पर्याय जे आपण तपासणार आहोत त्यापैकी दोन प्रबलित दगडी बांधकाम आणि मर्यादित दगडी बांधकाम शक्यतो सर्वात व्यवहार्य व्यावहारिक आणि कार्यक्षम आहे पार्श्वगामी लोड प्रतिरोधक लोड दगडी बांधकामांमुळे तिसरी श्रेणी देखील आहे जी आपण तपासू ज्यास प्रेस्ट्रेटेड दगडी बांधकाम म्हणतात तथापि आम्ही त्या मुद्द्यांमुळे फारच यशस्वी टायपॉलॉजी नाही ज्या आपण एका क्षणात तपासू तथापि ही एक संकल्पना आहे जी विद्यमान दगडी बांधकामांसाठी कार्य करते तर दुसरा वर्ग म्हणजे प्रबलित दगडी बांधकाम आणि जेव्हा आपण प्रबलित दगडी बांधकाम पाहता तेव्हा प्रत्यक्षात विरोधाभास आहे की प्रबलित दगडी बांधकाम सारख्या रचनात्मक प्रणाली अंशतः भारतात विकास झाला आणि केवळ 2016 मध्ये जेव्हा राष्ट्रीय इमारत संहिताने प्रबलित दगडी बांधकाम वर एक विभाग आणला तेव्हा आम्ही जवळजवळ 100 वर्षांनंतर ही रचनात्मक प्रणाली म्हणून औपचारिकरित्या अंगीकारली तर मागील स्लाइड्समध्ये जेव्हा मी 1910 च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रबलित वीट दगडी बांधकाम वर आपल्याला पीडब्ल्यूडी तांत्रिक टीप दर्शविली तेव्हा हे केवळ 2016 मध्ये आहे की आम्ही स्ट्रक्चरल डिझाइन सोल्यूशन म्हणून आमच्या कोडमध्ये प्रबलित दगडी बांधकामाची औपचारिक ओळख करुन दिली तथापि भूकंपदृष्ट्या अतिशय सक्रिय असलेल्या बर्याच देशांमध्ये हे एक सामान्य टिपोलॉजी आहे युनायटेड स्टेट्स कॅलिफोर्निया कॅलिफोर्निया जपान आपल्याला माहिती आहे म्हणूनच प्रबलित दगडी बांधकाम आणि न्यूझीलंड लो मिड राईज बांधकामांच्या बांधकामासाठी प्रबलित दगडी बांधकाम एक अत्यंत प्रचलित टायपॉलॉजी आहे तर निवासी इमारती छोटी ऑफिस कॉम्प्लेक्स आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स स्टील आणि कॉंक्रिट मुळे प्रतिरोधक ज्वाला यासारख्या क्षणी प्रतिरोधक फ्रेमच्या तुलनेत सर्व लहान प्रमाणात तर आपल्याला दगडी बांधकाम अधिक मजबूत करणे आवश्यक आहे आणि म्हणूनच आपण घन ब्लॉक्ससह काम करत असल्यास काही अडचण आहे तर पोकळ ब्लॉक बांधकामाचा उपयोग दगडी बांधकामांना मजबुती देण्याच्या आवश्यकतेसाठी अनुकूल आहे आपल्याला मूलतः खिशात मजबुतीकरण लावावे लागेल आणि आपल्याला अनुलंब स्थिरता आवश्यक आहे म्हणून उभ्या जॉइंट टाळण्यासाठी आणि स्टीलची मजबुतीकरण ठेवण्यासाठी अनुलंब सातत्य ठेवण्याची गरज नसताना स्टॅगरवरील चर्चेकडे परत जाणे ही एक गोष्ट आहे ज्याची काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक आहे कारण आपल्याकडे अद्याप उभ्या जोड नाहीत उभ्या जोड्यांसह स्टॅक बाँडिंग असणे आवश्यक आहे इष्ट नाही परंतु आपल्याकडे सतत उभ्या पोकळी असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच आपल्यास मजबुतीकरण असलेल्या उभ्या चॅनेल तयार करण्यास अनुमती देणारे बंध हे निश्चितपणे एक आव्हान आहे जे सोडविणे आवश्यक आहे तर जर आपल्याकडे पार्श्वबल शक्तीच्या प्रबलित दगडी बांधकामाची भिंत असेल तर आपल्याकडे भिंतीचा दगडी बांधकाम भाग आहे आणि नंतर आपणास भिंतीमध्ये मजबुतीकरण बसलेले आहे जेव्हा विटांची बांधकामाची क्रॅक करण्यास सुरूवात करते किंवा दगडी बांधकाम योग्य क्रॅक करण्यास सुरूवात करते तेव्हा ही मजबुतीकरण कार्य करण्यास सुरवात करते आता गुरुत्वाकर्षण आणि बाजूकडील शक्तींच्या संयोजनात क्रॅकिंगसाठी वेगवेगळ्या संभाव्य यंत्रणा आहेत आणि म्हणून भौमितीय रचनांवर अवलंबून आपण प्रतिकार करण्यासाठी 1 पेक्षा कमी किंवा आस्पेक्ट रेशो 1 च्या आस्पेक्ट रेशोच्या भिंती पहात आहोत प्लेन कातरणे अपयशी झाल्यावर आपण शेवटी टाळू इच्छित अशा प्रकारच्या यंत्रणेशी जुळणारे मजबुतीकरण संकल्पन करावे लागेल तर गुरुत्वाकर्षण आणि बाजूकडील शक्तींच्या संयोजनामुळे कातरणे आणि तणाव लवचिक तणाव आणि कातरणे यामुळे आपल्याला मजबुतीकरण आवश्यक आहे अर्थात ही मजबुतीकरण भिंतीस अतिरिक्त सामर्थ्य प्रतिरोध प्रदान करते तर सामर्थ्य सुधारते परंतु महत्त्वाचे म्हणजे आम्ही विकृतीच्या क्षमतेबद्दल चिंतित आहोत तर विरूपण क्षमता सुधारते कारण आपल्याकडे क्रॅक्सचे वितरण आहे आणि मजबुतीकरण प्रदान करण्यास सक्षम असलेल्या अतिरिक्त बाजूकडील विस्थापनाची क्षमता किंवा विकृतीकरण क्षमता आहे म्हणून प्रबलित कंक्रीट मधून आलेल्या संकल्पनांचा विचार केल्यास स्टीलचे वितरण करणे ही चांगली पद्धत आहे तर आपण संरचना पाहण्यास सक्षम असले पाहिजे जेथे दगडी बांधकामाच्या भिंतींवर स्टीलचे वितरण केले जात आहे तर क्रॅकिंगचे वितरण साध्य आहे आणि जर आपण क्रॅक वितरित केले तर आपणास विकृतीची क्षमता चांगली मिळेल कारण क्रॅक प्रसार जसजशी प्रगती होत आहे तसतसे आपले स्टील शक्यतो उत्पन्न देण्यास सुरवात करू शकते म्हणून संकल्पनात्मक पद्धतीने प्रबलित दगडी बांधकाम प्रणाली कशा प्रकारे कार्य करतात डिझाइन आणि विश्लेषणाच्या दृष्टीकोनातून प्रबलित कंक्रीट प्रणाली कार्य कसे करतात यासारखेच आहे म्हणूनच जर तुम्ही प्रबलित व्हाल किंवा गुरुत्वाकर्षण गुरुत्व शक्ती आणि बाजूकडील शक्तींवर आधारीत दगडी बांधकामाची भिंत घेत असाल तर परिणामी कॉम्प्रेशनचे वितरण एकसमान नसते आपणास भिंतीच्या एका टोकाला कमी कंप्रेशन असेल त्यावरील उच्च कंप्रेशन असेल अन्य बाजूकडील शक्तीची क्रिया क्रियेत जे प्रत्यक्षात चक्रीय असेल तर सुरुवातीच्या काळात जेव्हा बाजूकडील भारांची पातळी कमी होते तेव्हा कदाचित आपल्यास अशी परिस्थिती असेल जेव्हा संपूर्ण भिंत अद्याप कॉम्प्रेशनमध्ये आहे परंतु असे होऊ शकत नाही डिझाइन ताणतणावामुळे लोड स्वत भिंत क्रॅक मध्ये घेतात दगडी बांधकामाच्या भिंतीमध्ये काही मर्यादित तन्यता असू शकते आणि जर केस तसे असेल तर दगडी बांधकामाला तडा जाण्याची गरज नाही आपल्याकडे गुरुत्वाकर्षणासाठी आणि बाजूकडील शक्तींसाठी अद्याप संपूर्ण क्रॉस विभाग सक्रिय आहे हे पुन्हा क्रॉस विभाग आणि आंशिक विभागांमध्ये क्रॅकिंग असलेल्या पार्श्वभूमीवरील भारानुसार गुरुत्वाकर्षण दलांच्या अंतर्गत संतुलनासाठी आपल्याला उपलब्ध असलेल्या बाबतीत असे होऊ नये जेव्हा आपल्याकडे क्रॉस विभाग मध्ये क्रॅकिंग असेल क्रॉस विभाग ला अधिक मजबुती दिली गेली असेल तर आपणास तिथे बसलेल्या मजबुतीकरणातून उपलब्ध टेन्सिल रेझिस्टन्स वापरण्याची शक्यता आहे तर आपण पुरविलेल्या रॉड्स आपण प्रदान केलेल्या स्टीलची मजबुतीकरण द्वारे क्रॉस विभागा च्या क्रॅक भागामध्ये तणाव समतोल केला जातो आणि कॉम्प्रेशनमध्ये असलेल्या दगडी बांधकामाच्या भिंतीच्या भागाद्वारे संकुचन तर अशाच प्रकारे आपण क्रॉस विभागाच्या डिझाईनमध्ये विश्लेषणाकडे जाऊ प्रबलित काँक्रीटमध्ये आपण कसे संपर्क साधू यासारखेच आणि शेवटी तणाव वितरण इतके होईल की आपला दगडी बांधकाम क्रॉस विभागातील दगडी बांधकामांचा उर्वरित भाग आता कॉम्प्रेशन प्लॅस्टीफिजमध्ये अंतिम क्षमता गाठत आहे आणि आपल्या स्टीलची उत्पत्ती झाली आहे तर हा क्रॉस विभाग समतोल करेल तन्य शक्ती सर्व बारच्या क्रॉस विभागाच्या क्षेत्राच्या बेरजेइतकीच आहे सर्व पट्ट्या संपीडित सामर्थ्याने समतोल पट्ट्यांच्या उत्पन्नाच्या सामर्थ्यात प्राप्त झाली असावी आम्ही क्रॉस विभाग च्या विश्लेषणामध्ये अवलंबलेले सिद्धांत प्रबलित कंक्रीटमध्ये दगडी बांधकाम मध्ये दगडी बांधकाम आणि दगडी बांधकाम ब्लॉकच्या आत असलेले ग्रॉउट कसे वेगळे कार्य करू शकतात हे समजून घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नातून स्वीकारले जाते आपण उदाहरणार्थ घेतल्यास पोकळीतील कॉंक्रीट ग्रॉउट सह एक पोकळ चिकणमाती वीट ब्लॉक तर ग्रॉउटचे कॉम्प्रेशन गुणधर्म स्वतःच पोकळ विटापेक्षा वेगळे असेल तर कॉम्प्रेशनमधील झोन आवश्यकपणे एकच सामग्री असू शकत नाही दोन भिन्न सामग्री असू शकते आणि कदाचित आपल्याकडे तेथे स्टीलची मजबुतीकरण देखील असेल थोडक्यात आम्ही सममितीय मजबुतीकरण प्रदान करू म्हणूनच आपण पहात असलेल्या कॉम्प्रेशन मधील हा झोन पोकळ विटांच्या बाबतीत पोकळ चिकणमाती वीट बांधकामात कॉम्प्रेशनमध्ये पोकळ मातीची वीट कॉम्प्रेशनमधील ग्रूट आणि कॉम्प्रेशनमध्ये स्टीलची मजबुतीकरण असेल दुसर्या क्रॅक बाजूस आपल्याकडे प्रत्यक्षात फक्त स्टीलची मजबुतीकरण असेल जो प्रतिकार करीत आहे तर क्रॉस विभाग गुणधर्म बदलेल आणि आपल्याला शक्यतो तीन सामग्रीच्या वर्तनाचा विचार करावा लागेल कॉंक्रिटमध्ये आम्ही दोन सामग्रीचा विचार करतो आणि क्रॉस विभागाच्या विश्लेषणासह पुढे जाण्यास आम्हाला आनंद झाला मूलभूत फरक हाच उद्भवू शकतो याशिवाय इतर सर्व संकल्पना प्रबलित दगडी बांधकामांसाठी अवलंबल्या जाऊ शकतात आपण ही मजबुतीकरण कसे ठेवता पोकळ ब्लॉक बांधकाम केवळ आपल्याकडे असण्याची शक्यता नाही तेथे भिन्न संरचना उपलब्ध आहेत जसे की तुम्ही प्रबलित वीट स्लॅब पाहिल्याप्रमाणे जॉइंट मध्ये मजबुतीकरण ठेवणे देखील शक्य आहे अर्थात आम्ही सांध्यामध्ये मजबुतीकरण ठेवले तर जॉइंट घट्ट होतील आणि विशेषत जेव्हा ते बेडच्या सांध्यामध्ये असतील तर जसे आपण येथे पाहू शकता जर आपण बेडच्या जोड्यांमध्ये मजबुतीकरण ठेवले तर सांध्यासाठी आवश्यक मजबुतीकरण तसेच मोर्टार वीटच्या कामाच्या थराच्या उंचीच्या तुलनेत हे पुरेसे महत्त्वपूर्ण ठरेल आणि दगडी बांधकामातील स्वत ची कामगिरी चांगली बनवण्याच्या बाबतीत ही समस्या आहे म्हणून जेव्हा आपल्याला जॉइंट मध्ये मजबुतीकरण ठेवायचे असते तेव्हा हे एक आव्हान असते आपण संयुक्त मध्ये मोर्टारची जाडी देखील कमी करू शकत नाही फक्त कारण आपण आपल्यास पुरवत असलेल्या स्टील साठी गंज संरक्षणाची आवश्यकता आहे आणि आपल्याकडे लक्ष द्या जर ते विटांचे काम असेल तर आपण त्या सामग्रीकडे पहात आहात जे ऐवजी छिद्रयुक्त आहे आणि ज्यात जास्त प्रमाणात पाणी शोषण आहे त्याचे वैशिष्ट्य म्हणूनच काहीतरी स्टीलच्या जवळ ठेवलेले पाणी लक्ष वेधून घेते निश्चितपणे असे काहीतरी नाही जे आपण तयार करू इच्छित आहात आणि म्हणूनच आपल्याला मोर्टार संयुक्त आवश्यक आहे जे स्टीलला मजबुतीकरणपासून संरक्षण देते तर हे शक्य असताना अशा बांधकामांच्या दीर्घकालीन टिकाऊपणाच्या बाबतीत ज्या व्यावहारिक अडचणींना तोंड द्यावे लागते आपण पोकळीच्या भिंती तयार करू शकता आणि पोकळीमध्ये जागा लागू करू शकता ज्यात मजबुतीकरणाची मॅट्रिक्स ठेवली गेली आहे अनुलंब आणि क्षैतिज मजबुतीकरण बार पोकळीमध्ये ठेवता येऊ शकतात आणि पोकळी ग्रेट केली जाते तर बांधकामाचा हा सोयीचा मार्ग आहे तथापि या प्रकरणात प्रबलित पोकळीच्या दोन्ही बाजूंनी असलेली दोन पाने पुन्हा धातुच्या संबंधासह एकत्र ठेवली पाहिजेत आणि हे धातूचे संबंध आपण वापरत असल्यास आणि विटांचे बांधकाम किंवा काँक्रीट ब्लॉक्सच्या सांध्यामध्ये जातील आणि हे धातूचे संबंध पुन्हा गंजण्यास संवेदनशील असतात दुसरी शक्यता म्हणजे पॉकेट्स तयार करणे व्हॉईड्स voids तयार करणे आम्ही रॅट ट्रॅप बॉण्ड rat trap bondबॉन्डचे उदाहरण पाहिले क्वेटा बॉन्ड ही आणखी एक शक्यता आहे की बाँड संरचना द्वारे आपण अनुलंब पोकळी तयार करा अनुलंब गुहेत आणि आडव्या रेषेत पोकळी तयार करा जेणेकरून आपण क्षैतिज आणि अनुलंब मजबुतीकरण चालवाल उभ्या अडथळा आणण्याचे आव्हान आणि सतत उभे उभे शून्य मिळविणे सक्षम करणे ही मूलभूत भौमितीय आव्हान आहे जी एखाद्याला या प्रज्वलित दगडी बांधकामांच्या टायपोलॉजिजमध्ये असते आणि शेवटी पोकळ ब्लॉक बांधकाम जेथे पोकळ ब्लॉकच्या संयोजनाने येथे दिसते तसेच आहे U आकाराचे ब्लॉक आपल्याला भिंतींमध्ये उभे आडव्या आणि अनुलंब मजबुतीकरणाचे नेटवर्क मिळू शकतात पुन्हा जेव्हा आम्ही प्रबलित दगडी बांधकामाची चर्चा करतो तेव्हा ते क्षैतिज आणि उभ्या स्टीलच्या मजबुतीकरण या दोहोंचे मिश्रण आहे कारण आपणास लवचिक प्रतिकार आणि प्रबलित दगडी बांधकामाच्या भिंतीवर कातरणे प्रतिरोध प्रदान करण्यासाठी मजबुतीकरण आवश्यक आहे जेव्हा आपण प्लेनमध्ये बाजूकडील शक्तीच्या अधीन असलेली भिंत पाहता तेव्हा उभ्या स्टीलला भिंतीसाठी रेखांशाचा स्टील म्हणून संबोधले जाते एक कात्री भिंत किंवा लवचिक भिंत प्रत्यक्षात डोव्हल क्रियेद्वारे कातरत ठेवते तर एक कर्ण क्रॅक तयार झाल्याने या क्रॅक्स ओलांडून स्टीलची मजबुतीकरण वाढत आहे आणि स्टीलच्या मजबुतीकरणात डोव्हल कृती तयार केल्याने कातरणेचा प्रतिकार होतो जेथे आपण त्याच भिंतीकडे क्षैतिज स्टीलच्या उपस्थितीसह क्रॅक केलेली भिंत पाहिली तर क्षैतिज स्टील थेट ताणतणावात आहे भिन्न थरांवर प्रत्यक्षात तणावाद्वारे पार्श्व शक्तीचा प्रतिकार करीत आहे हे प्रायोगिकरित्या आणि प्रबलित दगडी बांधकामाच्या वर्तनाची समजून घेऊन स्थापित केले गेले आहे की क्षैतिज स्टील ही पार्श्व शक्तीच्या प्रतिक्रियेखाली अनुलंब स्टीलचे कार्य अधिक प्रभावीपणे करते याचा अर्थ असा की जर आपल्याकडे बांधलेली भिंत फक्त उभ्या स्टीलने बांधली गेली आहे आणि एक भिंत ज्यामध्ये उभ्या स्टील आणि क्षैतिज स्टील आहेत तर आडव्या स्टीलसह भिंत पार्श्व बल जवळजवळ तीन वेळा प्रतिकार करू शकते तसेच क्षैतिज स्टीलशिवाय भिंत आहे तर आडव्या स्टीलची तटबंदीला बाजूकडील प्रतिकार क्षमता प्रदान करण्यासाठी खूप महत्वाची भूमिका आहे मर्यादित दगडी बांधकाम ही इतर टायपोलॉजी आहे हा एक पर्याय आहे जो गेल्या काही दशकांत 5 to 6 दशकांमध्ये विकसनशील आहे आणि बर्याच अत्यंत भूकंपाच्या विकसनशील देशांमध्ये हा मुख्य आहे खरं तर लॅटिन अमेरिकेच्या मोठ्या भागात दगडी बांधकाम मर्यादित आहेत मर्यादित दगडी बांधकाम आज पुन्हा एक टायपोलॉजी आहे जी कोडने ओळखली आहे आणि 2016 कोडच्या आवृत्तीत बांधकाम रचनांच्या संभाव्यतेनुसार दगडी बांधकाम मर्यादित आहे आणि बांधकाम देशातील टायपोलॉजी म्हणून आपल्या देशातील संख्या वाढविण्यासारखे आहे तर मर्यादित दगडी बांधकामातील मनोरंजक पैलू म्हणजे ते खरोखरच भारनियमन दगडी बांधकाम प्रणालीचे संयोजन आणि क्षण प्रतिकार करणार्या फ्रेमचे संयोजन आहे तथापि या प्रकारच्या बांधकामातील प्रबलित कंक्रीट घटक खरोखरच प्रतिकार करण्याच्या चौकटीप्रमाणे वागण्यासारखे नसतात हे उभ्या दिशेने आणि क्षैतिज दिशेने संबंध म्हणून तणाव प्रतिकार करणारे घटक म्हणून वागणे आहे तर प्रबलित कंक्रीट घटक संबंध म्हणून काम करीत आहेत आणि ते एका क्षणात प्रतिरोधक फ्रेमप्रमाणेच लवचिक प्रतिरोधक घटकांसारखे कार्य करीत नाहीत तर RC क्षैतिज आणि अनुलंब संबंधांसह प्रबलित काँक्रीट मुहूर्त प्रतिरोध फ्रेम आणि मर्यादित दगडी बांधकाम यातील मूलभूत फरक आहे आणखी एक महत्त्वाचा पैलू असा आहे की प्रबलित कंक्रीट घटक अनुलंब प्रबलित कंक्रीट घटकांचा स्वतःचा पाया नसतो लोड बेअरिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे दगडी बांधकाम ते सर्व म्हणजे म्हणजे उभ्या पट्ट्या प्रबलित कंक्रीटचे अनुलंब घटक येतात आणि प्लिंथ बीममध्ये एम्बेड केलेले असतात जे प्रबलित कंक्रीट प्लिंथ बीम आहे तर आपल्याकडे तसे नाही जसे की क्षणाक्षणाला आपण स्तंभांकरिता स्वतंत्र फ्रेमची प्रतिकार करू शकता आपल्याकडे असे नाही की मर्यादित दगडी बांधकामात दगडी बांधकाम लोड बेअरिंग बांधकामचा पाया चालू आहे ज्यावर एक प्रबलित देश प्लिंथ बीम प्रदान केला गेला आहे आणि अनुलंब RC घटक प्रत्यक्षात प्लिंथ बीममध्ये एम्बेड केलेले आहेत तर उभ्या लोड वाहून नेण्याचे कार्य विटांच्या दगडी बांधकामाद्वारे केले जाते बाजूकडील भार प्रतिकार देखील वीट दगडी बांधकाम द्वारे आहे तथापि RC टाय घटक विरूपण क्षमता सुधारतात आणि बाजूकडील प्रतिकार आणि या बांधकामांची भूकंप चांगली कामगिरी करण्यास परवानगी देतात आयआयटी गांधीनगर परिसरामध्ये जवळपास सर्व निवासी इमारती आहेत 3 ते 2 आणि 3 मजल्यावरील निवासी इमारती वसतिगृहे आणि विद्याशाखा अवरोध आणि स्टाफ हाऊसिंग मर्यादित दगडी बांधकामांचा वापर करून बांधलेल्या आणि आम्ही रचनात्मक रचना आणि टायपॉलॉजी म्हणून मर्यादित दगडी बांधकामाची तपासणी करणार आहोत आणखी एक मार्ग ज्याद्वारे आपण कैद साध्य करू शकता येथे याला मर्यादित दगडी बांधकाम म्हणून संबोधले जाते कारण आपला दगडी बांधकाम भिंतीवर बंदिवास ठेवण्याचा आपला हेतू आहे जर आपण दगडी बांधकाम भिंतीला बंदी घातली नाही तर ती बाजूकडील शक्तीच्या कृती अंतर्गत ठिसूळ आहे त्यामध्ये चांगल्या बाजूकडील भार प्रतिकारांची विकृती क्षमता नसते हे क्रॅक होईल आणि अगदी कमी टिकाऊपणासह अयशस्वी होईल मर्यादित घटक दगडी बांधकामाची भिंत मर्यादित करतात आणि विकृतीची क्षमता प्रदान करतात मर्यादित घटक स्वतः तणावात जातात आणि म्हणूनच आम्ही बीम आणि RC टाय कॉलम म्हणून RC संबंधांबद्दल बोलत आहोत आता आपण RC टाय घटक बीम आणि स्तंभांसाठी जागा नियुक्त करून मर्यादित दगडी बांधकाम प्रणाली तयार करू शकता आपण खिसा तयार करुन आणि दगडी बांधकामामध्ये आणि या कप्प्यात एम्बेड मजबुतीकरण तयार करून मर्यादित दगडी बांधकाम प्रणाली तयार करू शकता मी या टायपॉलॉजीवर लक्ष वेधत आहे कारण IS 4326 हा भूकंप प्रतिरोधक डिझाईन आणि 2013 मध्ये सुधारित केलेल्या इमारतींच्या तपशीलांचा कोड आहे प्रत्यक्षात या RC क्षैतिज आणि उभ्या टाय घटकांसह ठोस विटांचे बांधकामासाठी तपशील प्रदान करते जिथे आपण काय वीट कापून खिशा तयार करणे थर थर करणे आणि नंतर भिंत बनविणे जेणेकरून अनुलंब खिश उपलब्ध असेल स्टील ठेवली जाईल तथापि हे बांधकाम बरेच आव्हानात्मक आहे कारण जर आपण रेखांकनाकडे पाहिले तर जर आपण रेखांकन पाहिले तर आपल्याला आवश्यक असलेल्या वीटचे आकार प्राप्त करणे त्यापेक्षा कठीण आहे परंतु जोपर्यंत आपण त्या आकारात वीट तयार करीत नाही तोपर्यंत परंतु त्या आकारात वीट बनविणे प्रत्यक्षात एकवटण्यासारखे आहे संख्या कमी आणि वेळ लागेल आणि काही विटासाठी लागणारी किंमत उर्वरित विटांपेक्षा जास्त असेल तर अशा विटा तयार करण्यात अर्थ नाही आपण पुन्हा पाहू शकता की आपल्याकडे वेगवेगळ्या आकाराचे विटा आवश्यक आहेत ज्या आवश्यक असतील आणि यामुळे त्या क्षेत्रामध्ये खरोखर वीट कापण्यासाठी खूप अडचणी निर्माण होतात या प्रकारच्या व्यायामामुळे बर्यापैकी वाया जातात आणि कारागिरीवरही परिणाम होतो तर उभे उभे नसल्याची खात्री करण्यासाठी दिलेल्या अर्ध्या खडबडीत आपल्याला विटा अर्ध्या आणि चतुर्थांश क्वीन क्लोजर मध्ये कट करणे आवश्यक आहे आम्ही अर्ध्या चतुर्थांश विटा वापरतो आणि त्यास जवळ म्हटले जाते आणि येथे आपण त्याचे क्लोजर वापरल्यास आपण या विटा खंडित करावयास लागणार आहात आणि आपल्याला त्या कोर्सपैकी एकामध्ये दर्शविलेल्या आकारात देखील तोडणे आवश्यक आहे पर्यायी कोर्स येथे जर आपण खरंच रॅट ट्रॅप बॉन्ड किंवा क्वेटा बॉन्ड सारखे काहीतरी वापरू शकत असाल तर आपण येथे पाहू शकता त्याप्रमाणे या विटा मोडल्याशिवाय आपण पोकळी तयार करू शकता तर ते निश्चितच एक आव्हान असणार आहे कारावास प्रभावी ठेवण्यासाठी आणि आपण पुरवत असलेल्या अनुलंब स्टीलची विकृती क्षमता देखील चांगली आहे हे सुनिश्चित करण्यासाठी आपण या चित्रात पाहता त्याप्रमाणे बेड संयुक्त मजबुतीकरण प्रदान करणे उपयुक्त आहे येथे आपण बेड संयुक्त असल्याचे पहा ट्रसच्या स्वरूपात मजबुतीकरण ते ठेवले आहे आणि ते उभ्या स्टीलच्या सभोवताली जाते अंतिम टायपॉलॉजी म्हणजे प्रेस्ट्रेटेड दगडी बांधकाम आणि मुळात प्रबलित दगडी बांधकामात आपणास आवश्यक दगडी बांधकाम करणे आवश्यक आहे आणि जेव्हा मजबुतीकरण काम करण्यास सुरवात करते परंतु प्रीस्ट्रेस्ड दगडी बांधकामात आपण दगडी बांधकाम क्रॅक होण्याची प्रतीक्षा करत नाही आपण बारचा ताण देत आहात जसे की आपण ओळख देऊ प्रीकम्प्रेशन आणि प्री कॉम्प्रेस केलेले दगडी बांधकाम एकत्रितपणे पार्श्व बल आणि गुरुत्वाकर्षण दलांचा प्रतिकार करण्यासाठी कार्य करतात तर प्रबलित दगडी बांधकाम आणि प्रीस्ट्रेस्ड दगडी बांधकाम यांच्यातील मुख्य फरक असा आहे की प्रणाली प्रभावी होण्यासाठी आपण येथे भिंत क्रॅक करण्यासाठी प्रतीक्षा करण्याची गरज नाही म्हणून हे पुन्हा पोकळ ब्लॉक्सच्या वापरासह आहे आपण आपली मजबुतीकरण घातले आपण केबल्समध्ये ठेवले आणि प्रीब्रेस्ड प्रणाली तयार करण्यासाठी केबल्सला तणाव निर्माण झाला अशी प्रणाली वापरून बीम देखील तयार करता येतात तथापि अनेक आव्हानांमुळे हे विशिष्ट टायपॉलॉजी काढून घेतलेले नाही स्टीलमधील तणावामुळे आपल्याकडे प्री कॉम्प्रेशन आहे ही मूलभूत कल्पना आहे बाजूकडील कृतीमुळे जेव्हा आपणास वाकण्याची शक्ती येते तेव्हा आपणास क्रॉस विभागात ताण येतो परंतु आपल्याकडे आधीपासून एक संकुचित भिंत असल्यामुळे क्रॉस विभागात नेट टेन्शन यापुढे अस्तित्वात नाही आपल्याकडे संपीडन मध्ये पूर्ण विभाग आहे तथापि तेथे भिन्न आव्हाने आहेत विशेषत शेवटच्या अँकरगेमुळे प्रीस्ट्रेस्डचे नुकसान दगडी बांधकामात रेंगाळल्याने हे एक टायपोलॉजी बनले आहे जे बांधकामात येऊ शकणार्या नुकसानामुळे आणि प्रीस्ट्रेसच्या परिणामकारकतेमुळे इतके कार्यक्षम नाही हरवले जाऊ शकते तर ही बांधकामाची एक अतिशय अवघड प्रक्रिया आहे आणि शेवटी या समस्यांमुळे आपण प्रिसिस्टेड कॉंक्रिट मध्ये जितके कार्यक्षम यंत्रणा तयार करता त्यापेक्षा आपण जलद गतीने गमावले तर नवीन बांधकाम म्हणून हे खरोखरच बंद केले जात नाही परंतु विद्यमान प्रणालीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी प्रिकॉमपोस्ट दगडी बांधकामाची उपयुक्त प्रणाली आहे ठीक आहे मी येथे थांबेल